आपण बॅकट्रॅकिंग शिकूया बॅकट्रॅकिंग मध्ये आपण पद्धतशीरपणे प्रत्येक वेळी एकेका पायरीने उपाय मिळवण्याचा प्रयत्न करतो आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यास शेवटची पायरी करत नाही आणि पुढील पर्याय वापरून पाहतो बॅकट्रॅकिंग प्रोसेसमध्ये आपल्याला सर्व शक्यता निर्माण करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ ज्यावेळी आपण सर्व क्विन्स प्रिंटआऊट करण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी आपण प्रत्येक क्विन्स साठी प्रत्येक पोझिशन आणि रो पाहिले जर पोझिशन उपलब्ध असेल तर आपण प्रयत्न केले उपाय शेवटच्या प्रकरणात पर्यंत वाढत गेले तर ते प्रिंट केले 8 क्विन्स उत्तर पाहिले असता तुमच्या लक्षात येईल की रो नुसार प्रत्येक क्विन्स ही इतर प्रत्येक क्विन्स पेक्षा भिन्न कॉलम वर आहे रो बाय रो कॉलम नंबर वाचले असता 0 ते N मायनस 1 नंबरचे परमुटेशन आहे N क्विन्स साठी 0 ते N मायनस 1 दरम्यान चा प्रत्येक नंबर नक्की एकदा कॉलम नंबर म्हणून येतो 8 क्विन्स किंवा त्याच प्रकारचा प्रश्न सोडविण्याचा चा एक मार्ग म्हणजे प्रत्यक्षात परमुटेशन तयार करा आणि एका वेळेला एक परमुटेशन प्रयत्न करा यामुळे एक नवीन प्रश्न तयार होतो जर आपल्याकडे 0 ते N मायनस 1 नंबरचे परमुटेशन असेल तर पुढील परमुटेशन कसे जनरेट करावे हे साधारणपणे पुढील नंबर बद्दल विचार करण्यासारखे आहे ते चिन्हांची अनियंत्रित संख्या असू शकते समजा आपल्याकडे A ते M असे पहिले 13 अल्फाबेट अक्षरे आहे साधारणपणे आपण नंबर क्रमवारी साठी डिक्शनरी पद्धत वापरतो तुम्हाला बेस म्हणून 13 हवा असल्यास तुम्ही ते डिजिट म्हणून घेऊ शकता या ठिकाणी उदाहरणार्थ बेस थर्टी असलेला नंबर किंवा त्या या व्यतिरिक्त M नंबरची काही ऑर्डर मध्ये रीअरेंजमेंट यानंतर आपल्याला काय करायचे आहे पुढची आवश्यक अरेंजमेंट म्हणजे डिक्शनरी ऑर्डर हा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी आपण पहिले ऑब्झर्वेशन करू शकतो ते म्हणजे या लेटर ची सिक्वेन्स किंवा सगळ्यात लहान परमुटेशन जेणेकरून एलिमेंट असेन्डिंग ऑर्डर मध्ये अरेंज करता येतील आपण लहान A पासून सुरुवात करून नंतर B C याप्रमाणे लेटर घेत जाऊ या ठिकाणी यापेक्षा सगळ्यात लहान परमुटेशन नाही त्याच प्रकारचे सगळ्यात मोठे परमुटेशन म्हणजे सर्व एलिमेंट डीसेन्डिंग ऑर्डर मध्ये असतील आपण सगळ्यात मोठा एलिमेंट M ने सुरुवात करू आणि बॅकवर्ड पद्धतीने A कडे जाऊ जर आपल्याला पुढचे परमुटेशन शोधायचे असेल तर आपल्याला शॉर्ट सफिक्स जो इन्क्रिमेंट करता येईल असा शोधावा लागेल कदाचित नंबर स्वरूपात ते शक्य आहे परंतु लेटर्स बद्दल आपण करू शॉर्ट सफिक्स जो इन्क्रिमेंट करता येईल साधारणपणे काहीतरी स्ट्रिंग नंतर सगळ्यात मोठा सफिक्स जो इन्क्रिमेंट करता येत नाही असा असतो या गोष्टी तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट होतील आपल्याला सगळ्यात मोठा सफिक्स जो इन्क्रिमेंट करता येत नाही असा सफिक्स शोधावा लागेल असा सफिक्स म्हणजे इतके मोठे म्हणून कदाचित आधीच डीसेंडिंग ऑर्डर मध्ये असतो तुम्ही जर मागचे उदाहरण ज्यामध्ये आपल्याला पुढचे परमुटेशन शोधणे होते ते पाहिले तर आपण सफिक्स O N M J I असे 5 लेटर डीसेंडिंग ऑर्डर मध्ये असल्याचे लक्षात येते त्यामधून आपल्याला सगळ्यात मोठे परमुटेशन करता येत नाही म्हणून मी D ते K लेटर फिक्स केले तर मला सर्वात मोठे परमुटेशन तयार करता येते आता मला काही चेंज करायचे असेल किंवा इन्क्रिमेंट करायचे असेल तर मला रेड बॉक्स मध्ये तसे करता येत नाही म्हणून मला सफिक्स शोधण्यासाठी एक्सटेंड करावे लागेल असा सफिक्स K पासून सुरू होतो आणि इन्क्रिमेंट करता येऊ शकतो आपल्याला तो कसा इन्क्रिमेंट करता येऊ शकतो त्यासाठी आपल्याला म्हणावे लागेल की सध्याच्या K सोबत फार चांगले करता येणार नाही आपल्याला K इतर काहीतरी मोठ्या नंबरने आदलाबदल करावा लागेल असा काहीतरी मोठा हा सगळ्यात लहान नंबर असावा लागेल जो आपण बदलू शकतो आपण K पुढचे मोठे लेटर म्हणजेच M ने बदल करू या लेटर मध्ये M N O हे लेटर K पेक्षा मोठे आहेत समजा K लेटर जर J किंवा I लेटर ने बदल केले तर आपल्याला नको असलेले सर्वात लहान परमुटेशन मिळेल म्हणून आपल्याला K लेटर M N आणि O पैकी एका लेटर ने बदलावे लागेल या सगळ्यांमध्ये M लहान आहे म्हणून आपल्याला सिक्वेन्स सुरू करताना M पासून सुरु होणारा आणि लेन्थ 6 असणारा सफिक्स शोधावा लागेल त्यातही सगळ्यात लहान सफिक्स शोधावा लागेल याचा अर्थ असा आहे की इतर राहिलेले लेटर K O N J I आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये रीअरेंज करावे लागतील जेणेकरून आपल्याला M लेटर पासून सुरु होणारे आणि K O N J लेटर असलेले सर्वात लहान परमुटेशन मिळेल अशाप्रकारे मला परमुटेशन मिळेल म्हणून आपल्याला M' मुव्ह करून इतर लेटर I J K N O अशाप्रकारे असेंडिंग ऑर्डर मध्ये रीअरेंज करून घ्यावे लागतील म्हणून याचा अर्थ असा आहे की या परमुटेशन साठी पुढचे परमुटेशन अशाप्रकारे आहे अल्गोरिदमनुसार आपण हे खालील प्रकारे करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इन्क्रिमेंट होऊ शकणारा सफिक्स ओळखावा लागेल आपण इन्क्रिमेंट न शकणाऱ्या होऊ सफिक्स पासून सुरुवात करू आपण डीसेंडिंग ऑर्डर मिळेपर्यंत बॅकवर्ड मुव्हमेंट करू इन्क्रिमेंट होणाऱ्या किंमती आपण शोधत राहू I हा J पेक्षा लहान आहे J हा M पेक्षा लहान आहे M' हा N पेक्षा लहान आहे N हा O पेक्षा लहान आहे परंतु O हा K पेक्षा मोठा आहे याचा अर्थ असा आहे की या लेटर पर्यंत असलेला सफिक्स आपण इन्क्रिमेंट करू शकत नाही म्हणजेच ही पहिली पोझिशन आहे या ठिकाणी आपण इन्क्रिमेंट करू शकतो ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला K हा त्याच्या उजव्या बाजूला असलेला पुढच्या मोठ्या लेटर ने बदल करावा लागेल हे काहीसे एका नंतर एक बीट टाकण्यासारखे आहेत या ठिकाणी K हा N पेक्षा लहान आहे तसेच K हा J पेक्षा मोठा आहे म्हणून आपण थांबतो याठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे आपल्याला M लेटर हवे आहे डीसेंडिंग ऑर्डर असल्यामुळे वन स्कॅन मध्ये आपण ते ओळखू शकतो आपण त्या मधून जाऊ शकतो पहिली पोझिशन ज्या ठिकाणी आपण क्रॉस करतो किंवा K पेक्षा काहीतरी लहान अशा पोझिशन चे लेटर आपल्याला चेंज करावे लागते हे नक्की सोर्टेड लिस्टमध्ये काहीतरी समाविष्ट करण्यासारखे आहे ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला M आणि K एक्सचेंज करावे लागतील म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये ठेवण्याची गरज आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे लेटर्स डीसेंडिंग ऑर्डर मध्ये होते त्या डीसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण M हा K ने बदलला परंतु K च्या प्रॉपर्टी काय आहे K हा M पेक्षा लहान आहे परंतु J पेक्षा मोठा आहे म्हणून लेटर O N K J I डीसेंडिंग ऑर्डर मध्ये राहतात आपल्याला जर हे लेटर्स असेंडिंग ऑर्डर मध्ये बदल करायचे असते तर त्यांना सॉर्ट करण्याची गरज नाही फक्त त्यांना बॅकवर्ड रिव्हर्स करावे अशाप्रकारे रिव्हर्सल होऊ शकते अशाप्रकारे एका बाजूने बॅकवर्ड वॉक करून ऑर्डर इंक्रीज होणे कोठे थांबते ते पाहणे म्हणजे पुढील परमुटेशन शोधण्याचा निश्चित मार्ग आहे म्हणून जेव्हा आपण प्रथम इन्क्रिमेंट होणारा सफिक्स डिक्रीज करतो म्हणजे आपण पूर्णपणे पहिल्या लेटर पर्यंत जातो तोपर्यंत आपल्याला अशी पोझिशन सापडत नाही याचाच अर्थ असा आहे की आपण संपूर्ण स्कीम योजनेच्या शेवटच्या परमुटेशन पर्यंत पोहोचलो आहोत एकदा अशी पोझिशन मिळाली म्हणजे त्या ठिकाणी कोणते लेटर स्वॅप करायचे आहे ते आपण इंसेर्शन सॉर्ट मध्ये घडते त्याप्रमाणे करू शकतो इंसेर्शन करण्यासाठी पोझिशन शोधावी लागते या केस मध्ये M हा K बरोबर स्वॅप्पिंग केल्या नंतर आपण सफिक्स घेतो नवीन लेटर नंतर M ठेवला जातो आणि M पासून सुरु होणारे सगळ्यात लहान परमुटेशन साठी रिव्हर्स केले जाते